काही किरकोळ फरकांसह आपण ट्रान्सफॉर्मरसाठी चर्चा केली त्याप्रमाणे इंडक्टर डिझाइन देखील तशाच प्रकारे आहे आता मी या पद्धतीने सुरुवात करतो आपल्याला माहित आहे की रिलक्टंसने फ्लक्स हे MMF बरोबर आहे आता हे परमिअन्स गुणिले MMF बरोबर आहे परमिअन्स काहीही नाही पण 1 भागिले रिलक्टंस आहे हे एक मूलभूत समीकरण आहे ज्याचा तुम्ही तुमच्या B दरम्यान अभ्यास केला असेल ते फक्त एक आठवण आहे फक्त तुमच्या जुन्या नोट्स आणि पाठ्यपुस्तकांमध्ये परत जा आणि तुम्हाला दिसेल की हे संबंध वैध आहेत आता MMF हे NI शिवाय दुसरे काहीही नाही म्हणून फ्लक्स बरोबर मी म्हणेन परमिअन्स गुणिले NI आता मी दोन्ही बाजूंना N ने गुणाकार करेन आणि हा चौरस होईल आता मी डिफरंशिएट करतो म्हणून NddtN2didt आपल्यालाफॅराडे चा नियम माहित आहे मी फॅराडेचा नियम वापरणार आहे NddtLdidt तर हे लक्षात ठेवा आणि तुलनेने तुमच्याकडे LN2 आहे हा इंडक्टन्स डिझाइनच्या विकासातील एक अतिशय महत्त्वाचे संबंध आहे आता त्यावर थोडं पुढे जाऊन आता जेव्हा तुम्ही बाजारात कोअर खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा कोअर वरती AL फॅक्टर नावाचं काहीतरी लिहिलेलं असतं आता हा AL घटक 130 असा दिला आहे फक्त काही नंबर देत आहे जे मला टिपिकल कोअर नॅनो हेन्री प्रति टर्न स्क्वेअरवर असे काहीतरी सापडेल तर मुळात याचा अर्थ काय आहे हे काहीही नाही तर परमिअन्स मूल्यपरमिअन्स आहे तुम्ही पाहिले की LN2 किंवा LN2 आहे तर हे खरेतर हेन्री प्रति टर्न स्क्वेअर आहे त्यामुळे बाजारात तुम्हाला नॅनो हेन्री प्रति टर्न स्क्वेअरमध्ये परमिअन्स उपलब्ध आहे आणि नंतर ते म्हणतात की AL फॅक्टर आहे म्हणून जेव्हा तुम्ही डेटा शीट किंवा काही मुख्य सामग्री पाहता किंवा जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा गोंधळात पडू नका आणि नंतर AL फॅक्टर पाहता जे काही नाही परंतु इंडक्टरसाठी दिलेला परमिअन्स तुम्ही खरेदी करू शकता आता आपण ट्रान्सफॉर्मरसाठी केलेल्या तत्सम ओळींसह इंडक्टर तथापि ऊर्जा संचयनावर जातो इंडक्टरचा आकार उर्जेवर अवलंबून असतो आणि ऊर्जा 12LImax2 आहे संदर्भ वेळ 0412 तर आपण असे म्हणू या की हे दोन भागांमध्ये विभागले गेले आहे 12 हा एक Im आहे आणि आता यापैकी एक आपण LdidtNAcdBdt वरून संबंध आणू शकता आणि कारण करंट रेखीय संदर्भ वेळ 0447 वाढत आहे B देखील रेखीय वाढते जर करंट 0 वरून वाढला तर मी म्हणेन NImNAcBm हे Im आणि Ac किंवा LIm आणि Ac संबंधांशी एक छान संबंध आहे म्हणून ते याच्याशी संबंधित आहे नंतर विंडो एरियाशी संबंधित आणखी एक संबंध पूर्वीप्रमाणे वापरा वायर क्रॉस सेक्शन एरिया Irms किंवा ImKfJ सारखे आहे हे वायर क्रॉस सेक्शन एरियाशी संबंधित असेल आणि NAw हे kwAw पेक्षा कमी असावे आता हे Aw हे Im शी संबंधित असेल हे सर्व आपण एकत्र ठेवतो हे Ac म्हणून आणि हे Aw म्हणून दिसेल आणि ते एकत्र गुणाकारले जातात ज्यामुळे तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळते आणि ते एरिया प्रॉडक्ट म्हणून मी इंडक्टरसाठी एरिया प्रॉडक्ट सोपे केल्यानंतर तर एरिया प्रॉडक्ट ApAcAw आणि इंडक्टर 2EkwJBm द्वारे दिले जाते तर तुम्ही इंडक्टरसाठी kw हे 0 6 म्हणून घेऊ शकता हे तुम्ही 3 गुणिले 10 चा पावर 6 आणि प्रति मीटर स्क्वेअर वर जाऊ शकता आणि हे 0 2 ते 0 25 दशांश वर जाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही 12L वरून ऊर्जा सर्किटपासून मोजू शकता इलेक्ट्रिकल दृष्टीकोनातून आणि एकदा तुम्ही ते केले की आपण इंडक्टरची रचना अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर आता आपण इंडक्टरच्या डिझाइनमध्ये सामील असलेल्या स्टेप्सची सूची सारांशित करू तर इंडक्टर डिझाइनच्या स्टेप्स चा सारांश देऊया म्हणजे पहिली स्टेप म्हणून आपण L चे मूल्य शोधू हे इलेक्ट्रिकल सर्किट विश्लेषणातून आले आहे जे आपण आधीच केले आहे आणि आपल्याला L चे मूल्य कसे काढायचे हे माहित आहे आणि नंतर आपण 12LIm2 वापरून उर्जेची गणना करू आपल्याला इंडक्टरमधून वाहणारा करंट माहित आहे आणि आपल्याला इंडक्टरमधून वाहणारा सर्वोच्च करंट माहित आहे 12LIm2 ची तुम्ही गणना करू शकता नंतर एरिया प्रॉडक्टचा अंदाज लावा नंतर कोअर निवडा आणि तुम्हाला डेटा शीटमधून Ac आणि Aw माहित आहे त्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की परमिअन्स मी फक्त याप्रमाणे एक कोअर ठेवतो कोअरमधील उर्जा एअर गॅप मध्ये साठवली जाते एअर गॅप प्रत्यक्षात कॅपेसिटन्ससारखे असते मी म्हणेन कॅपेसिटन्स आणि परमिअन्स समतुल्य आहेत संदर्भ वेळ 0913 तर बहुतेक एअर गॅपमध्ये ऊर्जा साठवली जाते आणि काहीवेळा तुम्हाला इतर कोअर न मिळाल्यास ते येथे एअर गॅप देतात आणि तुम्हाला खूप उच्च परमिअन्स चा नियमित ट्रान्सफॉर्मर कोअर वापरावा लागतो आणि म्हणून एक कागद किंवा किरकोळ पत्रक एक एअर गॅप प्रदान करण्यासाठी सादर केले जाते जेथे ऊर्जा साठवली जाऊ शकते अन्यथा तुम्हाला दुकानांत जाऊन विनंती करावी लागेल आणि विशिष्ट AL मूल्य किंवा परमीअन्स कोअर खरेदी करावे लागेल ज्याचा परमिअन्स कमी असेल ते केले जाईल स्वतःला केंद्रस्थानी ठेवताना येथे एअर पॉकेट्स असतील आणि ते प्रत्यक्षात ऊर्जा साठवण्यासाठी वापरले जातील आणि ते संपूर्ण कोअरमध्ये सहजतेने वितरीत केले गेले असेल यामुळे परमिअन्स मूल्य कमी होईल याचा अर्थ ते अधिक ऊर्जा हाताळू शकते म्हणून तुम्हाला विशिष्ट परमिअन्स चा कोअर निवडावा लागेल जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट परमिअन्स चा कोअर नसेल तर तुम्ही त्याची गणना वापरून करू शकता तर हे परमिअन्स चे सूत्र आहे पुन्हा हे आहे संदर्भ वेळ 1104 मूलभूत सूत्रांमधूनLmrLg ही चुंबकीय लांबीची समतुल्य लांबी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की येथून रिलक्टंस LA0r द्वारे दिले जाते ते त्या एकाचा व्यस्त आहे जेथे LmrLg समतुल्य परमिअन्स आहे Lg ही एअर गॅपची लांबी आहे आणि तुम्हाला याबद्दल जास्त त्रास देण्याची गरज नाही कारण तुम्ही कदाचित हे सूत्र वापरत नसाल तुम्ही जात असाल आणि खरेदी करत असाल विशिष्ट AL घटक किंवा कार्यक्षमतेसह कोअर खरेदी करत असाल एकदा तुम्हाला ते कळले की तुम्हाला माहीत आहे की हे नॅनो हेन्री प्रति टर्न्स संदर्भ वेळ 1153 चौरस किंवा Lटर्न्स आहे तर तो संबंध N1 प्रति परमिअन्स वापरून हे मुळात LN2 या संबंधावरून आले आहे येथून आपण टर्न्सची संख्या काढू शकतो आता आपण टर्न्सची संख्या मोजल्यानंतर वायर गेज J द्वारे RMS मूल्य वापरून वायर क्रॉस सेक्शन एरिया पुन्हा शोधा करंट डेन्सिटी 3 Amp प्रति mm संदर्भ वेळ 1243 चौरस मानक वायर टेबलवरून शोधा आणि योग्य वायर क्रॉस सेक्शन एरिया निवडा त्यानंतर तुम्हाला क्रॉस चेक करणे आवश्यक आहे आणि क्रॉस चेक म्हणजे काय N म्हणजे वायर क्रॉस सेक्शन एरिया गुणिले टर्न्स ची संख्या KwAw पेक्षा कमी असावी जर हे सहमत असेल तर तुमची रचना काम करेल आणि तुम्ही तिथे थांबू शकता जर ते सहमत नसेल तर जा आणि पुढील आकाराचा कोअर निवडा डेटा शीटनुसार Ac आणि Aw चे मूल्य बदला आणि प्रक्रिया पुन्हा करा फॉरवर्ड कन्व्हर्टर आणि इंडक्टरसाठी ट्रान्सफॉर्मर कसे डिझाइन केले आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी मी उदाहरणे म्हणून ऑक्टेव्ह m फाइल्समध्ये देखील ठेवेन आणि प्रत्यक्षात वापरलेली विविध समीकरणे कोणती आहेत याची काही कल्पना देईल जेणेकरून तुम्ही चूक करणार नाही त्या m फाइल्समधून जा ज्या तुम्हाला काही अंतर्दृष्टी देतील आणि त्यांचे इतर कोअर आणि इंडक्टर्स डिझाइन करण्यात मदत करतील